कॅल्क्युलेशन ऑफ वेक्टर पोटेन्शियल फोर गिवन मॅग्नेटिक फिल्ड आपण चर्चा करत होतो वेक्टर पोटेन्शियल बद्दल आणि कशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो मॅग्नेटिक फिल्ड चा वापर करून याबद्दल आत्तापर्यंत आपण पाहिले होते कि वेक्टर पोटेन्शियल साठी कर्ल ऑफ A बरोबर B असतो त्या पॉईंटवर आणि आपण कॅल्क्युलेट केले होते एक्सप्लिसिट एक्सप्रेशन कर्ल ऑफ A साठी आणि ईक्वेट केले होते संबंधित B चे कंपोनेंट्स कदाचित तुम्हाला वाटत असेल की जर आपल्याला मॅग्नेटिक फिल्ड B माहित आहे तर आपण का कॅल्क्युलेट करायचा A कारण पोटेन्शिअल कॅल्क्युलेट केल्यामुळे फिल्ड चे कॅल्क्युलेशन आणखीन सोपे होतात हे आपण पाहिले होते इलेक्ट्रिक फील्ड च्या केस मध्ये आता सध्या आयडिया ही आहे की आपल्याला समजून घ्यायचा आहे वेक्टर पोटेन्शियल दिलेल्या मॅग्नेटिक फिल्ड साठी आपण पाहूयात कि कसे आपण कॅल्क्युलेट करू शकतो वेक्टर पोटेन्शियल डायरेक्टली दिलेल्या करंट डिस्ट्रीब्यूशन पासून सध्या मी या मेथड बद्दल बोलणार आहे जो आपण वापरला होता तसेच इतरही मार्ग आहेत वेक्टर पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत त्या मेथड चा ज्यामध्ये आपण वापरतो स्टोक्स थेरम स्टोक्स थेरम हा संबंधित आहे वेक्टर च्या लाईन इंटीग्रल सोबत जो असेल क्लोज्ड पाथ च्या भोवती हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो चला म्हणूयात हा आहे A डॉट dl आणि हा रिलेट करतो या वेक्टर च्या कर्ल च्या सरफेस इंटीग्रल सोबत कर्ल ऑफ A डॉट ds सरफेस एलिमेंट ची डायरेक्शन घेतली आहे राईट हॅन्ड कन्व्हेन्शन नुसार म्हणजेच जर माझी बोटे ही dl च्या भोवती असतील तर माझा अंगठा दाखवेल ds ची डायरेक्शन चला याचा वापर करू आपण या मॅग्नेटिक फिल्ड साठी आणि या केस मध्ये आपण पाहू शकतो की A डॉट dl बरोबर असेल कर्ल ऑफ A डॉट ds परंतु कर्ल ऑफ A म्हणजेच मॅग्नेटिक फिल्ड असते आणि इथे मी याला एनक्लोज करतो ds याच्या पासून आपण शिकलो आहोत ते म्हणजे जर मी घेतला क्लोज पाथच्या भोवती लाईन इंटीग्रल किंवा वेक्टर पोटेन्शियल A हे बरोबर असेल मॅग्नेटिक फ्लक्स जो पास होतो त्या कर्व ने क्लोज केलेल्या एरिया मधून आणि त्याचा आपण वापर करू शकतो वेक्टर पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा प्रकारच्या सिच्युएशन्स मध्ये जिथे काही प्रकारची सिमेट्री असते निश्चितपणे आपण वापरणार आहोत स्टोक्स थेरम वेक्टर पोटेन्शियल कॅल्क्युलेट करत असताना इथे आपण आपला फोकस फक्त कॅल्क्युलेशन वर ठेवणार आहोत तर वापरुयात स्टोक्स थेरम वेक्टर पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर या दिलेल्या सिच्युएशनमध्ये घेणार आहोत पाथ आणि हे अवलंबून असेल फक्त सिलेंड्रिकल कोऑर्डिनेटवर मी घेणार आहे सर्क्युलर पाथ किंवा सिच्युएशन नुसार दुसरा एखादा पाथ आणि कॅल्क्युलेट करणार आहे A डॉट dl आणि इक्वेट करणार आहे फ्लक्स जो पास होतो त्या एरिया मधून ज्याने तो पाथ कव्हर केला आहे आणि हे आपल्याला देते वेक्टर पोटेन्शियल इथे मी दोन एक्झाम्पल सोडवणार आहे याच्या साह्याने पहिले असेल वेक्टर पोटेन्शियल सोलेनोईड साठी ज्याच्या मधून ठराविक करंट जात आहे आणि दुसरे असेल करंट कॅरिंग वायर साठी वेक्टर पोटेन्शियल एक्झाम्पल 1 मी घेणार आहे सोलेनोईड ज्याच्या मध्ये आहेत n टर्न पर युनिट लेन्थ आणि हा कॅरी करत आहे करंट I याच्यासाठी मॅग्नेटिक फिल्ड याचे मॅग्निट्युड दिले जाते अशाप्रकारे μ0 n I कॅल्क्युलेट करूयात या सोलेनोईड साठी वेक्टर पोटेन्शियल B0nI चला आता लिहूयात वेक्टर च्या टर्म्स मध्ये तर मी घेतो करंट चा अक्सिस z डायरेक्शन म्हणून आणि हा असेल सोलेनोईड ऑफ रेडीयस R Φ डायरेक्शन तर माझ्याकडे असेल B बरोबर μ0 n I असेल z डायरेक्शन मध्ये आता अनालॉजी च्या आधारे समजा जर माझ्याकडे असेल करंट z डायरेक्शन मध्ये जाणारे तर j मला देईल B मॅग्नेटिक फिल्ड z डायरेक्शन मध्ये करंट नाही मॅग्नेटीक फिल्ड Φ डायरेक्शन मध्ये पूर्वी मी म्हणालो होतो तर j मला देईल करंट Φ डायरेक्शन मध्ये j मला देईल B मॅग्नेटिक फिल्ड z डायरेक्शन मध्ये अनालॉजी नुसार जर तुम्ही पाहिले या इक्वेशन कडे डेल क्रॉस A बरोबर B आता j रिप्लेस होतो B मुळे आणि B रिप्लेस होतो A मुळे इथे B हा z चा डायरेक्शन मध्ये आहे इथे मी अपेक्षित ठेवतो त्याच प्रकारचे इक्वेशन आणि A सुद्धा असेल Φ डायरेक्शन मध्ये तर जे काही मी अपेक्षित धरतो आहे हे आधारित आहे या अनालॉजी वर की A असेल Φ डायरेक्शन मध्ये आता मी निवडतो लूप सोलेनोईड भवती आणि कॅल्क्युलेट करतो A डॉट dl या लूपवर आणि तो असला पाहिजे या लूप मधून जाणाऱ्या फ्लक्स इतका dlϕ A डॉट dl हे असणार आहे A Φ गुणिले 2 π s इथे 2 π s म्हणजे लांबी आहे A हा Φ डायरेक्शन मध्ये असल्यामुळे मला मिळेल फक्त A Φ याची किंमत असेल π R स्क्वेअर B बरोबर π R स्क्वेअर μ0 n I आणि आता मी ब्लॅक मध्ये हा रिजल्ट लिहीत आहे आता S ग्रेटर दॅन R सोलेनोईड ची रेडियस असेल A वेक्टर म्हणजेच π आहे मी कॅन्सल करू शकतो हा π इथे आता मला मिळेल R स्क्वेअर μ0 n I ओवर 2s Φ डायरेक्शन मध्ये आणि हे असेल सोलेनोईड च्या बाहेरील वेक्टर पोटेन्शियल 2πsπR2BπR20nI sR AR20nI2s काय असेल इन साईड इन साईड हा असेल B मी हा लूप घेतो अशाप्रकारे Φ डायरेक्शन मध्ये हा A असेल Φ डायरेक्शन मध्ये हे असेल एका डिस्ट्रीब्यूटेड करंट सोर्स प्रमाणे ज्याच्यामुळे तयार होतो B इथे माझ्याकडे आहे डिस्ट्रीब्यूटेड सोर्स B ज्याच्यामुळे तयार होतो A तर आता माझ्याकडे असेल A Φ गुणिले 2 π s आता फ्लक्स असणार आहे π s स्क्वेअर गुणिले B बरोबर π स्क्वेअर μ0 n I आणि याच्या वरून मी कॅन्सल करणार आहे π आणि मला मिळेल A वेक्टर बरोबर μ0 n I भागिले 2 Φ डायरेक्शन मध्ये s लेस दॅन R साठी तुम्ही ठेवू शकता लेस दॅन ऑर इक्वल टू 2πsπs2Bπs20nI As0nI2s≤R मला मिळाले आहे माझे शेवटचे उत्तर ते म्हणजे A बरोबर s μ0 n I भागिले 2 Φ s लेस दॅन इक्वल टू R साठी आणि याची किंमत असेल R स्क्वेअर μ0 n I ओवर 2 s Φ s ग्रेटर दॅन इक्वल टू R साठी आणि s बरोबर R जेव्हा असेल तेव्हा हे दोन्ही सारखेच असतील चला आपण उत्तर तपासुयात याच्यावरून मला करेक्ट A मिळेल आणि मिळेल करेक्ट मॅग्नेटिक फिल्ड B तर कर्ल ऑफ A येथे A हा फक्त Φ डायरेक्शन मध्ये आहे आणि मला माहित आहे की फायनल उत्तर हे z डायरेक्शन मध्ये आहे मी याच्यासाठी फक्त z कंपोनेंट लिहीतो याचे z कंपोनेंट दिले जाते अशाप्रकारे पार्शियल s s A Φ मायनस पार्शियल A s ओवर पार्शियल Φ 1 ओवर s आऊट साईड z डायरेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की s ग्रेटर दॅन R साठी हा देतो B बरोबर 0 आणि s लेस दॅन R साठी हे देते B बरोबर μ0 n I z तुम्ही इतर कंपोनेंट घेऊ शकता आणि सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट साठी आणि तुम्ही स्वतः तपासू शकता की ते नक्की 0 आहेत A।z1s∂ssA As∂ϕz sR B0sR B0nIz चला घेऊयात दुसरे एक्झाम्पल करंट कॅरिंग वायर साठी करंट I कॅरी करणारा लॉन्ग वायर या केसमध्ये ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे B जर मी घेतली B साठी डायरेक्शन z जिथे करंट जात आहे तेव्हा B असेल μ0 I ओव्हर 2 π s I Φ डायरेक्शन मध्ये करंट मुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड सोबत असणाऱ्या समानतेवरून मी हा ड्रॉ करतो इथे उजव्या बाजूला तुमच्या स्क्रीनच्या B0I2πs जेव्हा मी घेतो डेल क्रॉस B बरोबर μ0 j आणि समजा माझ्याकडे असेल डिस्क मधून जाणारा करंट तेव्हा कोणत्या प्रकारचे फिल्ड मला अपेक्षित असेल समजा जर हा सर्वत्र असेल सिलेंडर मध्ये तर फील्ड जो अपेक्षित आहे या केस मध्ये तो असेल वरच्या दिशेने जाणारा नुकतेच आपण सोडवले आहे सोलेनोईड केस आणि हा नेमका त्याच प्रमाणे या केसमध्ये मी अपेक्षित ठेवायला हवे की हा वर जाईल अशा प्रकारे आणि म्हणून मी निवडतो पाथ जो अशाप्रकारे असेल आणि हा जाईल इन्फिनिटी पर्यंत आणि तिथे हा क्लोज होईल आता या ठिकाणी समजा कि इन्फिनिटी वर आहे 0 जर मी हा पाथ निवडला आणि वापरला स्टोक्स थेरम तर मला मिळेल A डॉट dl ओवर पाथ बरोबर एरिया मधून जाणारा फ्लक्स मी याची उंची घेतो l याची सुरुवात होते s पासून म्हणून फ्लक्स आणि उजव्या हाताची बोटे क्लॉकवाईज जात असतील एरिया एलिमेंट हा सुद्धा आत मध्ये जात आहे तर B डॉट ds पॉझिटिव आहे आणि म्हणून फ्लक्स हा पॉझिटिव आहे आणि याचे उत्तर मिळते l μ0 I ओवर 2 π s प्राईम तेव्हा ही एरिया एलिमेंट असणार आहे l ds प्राईम आणि याचे इंटिग्रेशन होते s पासून इनफिनिटी पर्यंत याचे उत्तर येते l मी यापूर्वीच याची काळजी घेतलेली आहे तर मी काढून टाकतो हा l हे सुद्धा काढून टाकतो आणि याचे उत्तर मिळेल l μ0 I ओव्हर 2 π लॉग ऑफ s प्राईम s आणि इन्फिनिटी काढून टाकुयात इन्फिनाईट व्हॅल्यू आणि मग हा होईल मायनस l μ0 I ओव्हर 2 π लॉग ऑफ s dlflux through the areal00I2πsdsl0I2πlns।s l0I2πlns काय असेल डाव्या बाजूवर डाव्या बाजूवर जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते असेल z डायरेक्शन मध्ये या वर्टीकल पाथ मुळे आणि म्हणून हे असेल A ऍट s गुणिले l तुम्ही पाहू शकता की टर्म्स कॅन्सल करून फायनल उत्तर A s असे असेल वेक्टर मायनस μ0 I ओवर 2 π लॉग ऑफ s असेल z डायरेक्शन मध्ये हेच उत्तर आपल्याला यापूर्वी मिळाले होते As 0I2πlns z तर मी सोडवले आहे दोन एक्झामपल्स B कॅल्क्युलेट करण्यासाठी कर्ल इक्वेशन फॉर B चा वापर करून स्टोक्स थेरम च्या साह्याने ही मेथड आपण वापरली आहे की कसा A असेल समजून घेण्यासाठी याची आपल्याला मदत होणार नाही B कॅल्क्युलेट करण्यासाठी कारण की आपण सध्या A कॅल्क्युलेट करत आहोत B पासून ऑल रेडी मला उत्तर माहीत होते कि मॅग्नेटिक फिल्ड साठी हे मदतीचे ठरेल जर मी कॅल्क्युलेट करू शकलो डायरेक्टली करंट च्या टर्म्स मध्ये आणि मग हे मदतीचे ठरेल B कॅल्क्युलेट करण्यासाठी हे लेक्चर संपवन्या अगोदर समान अनालॉजी नुसार मी सांगू इच्छितो कि मी तयार करत होतो कर्ल A बरोबर B आणि कर्ल ऑफ B बरोबर μ0 j इथे तुम्ही पाहू शकता की फ्री स्पेस मध्ये या इक्वेशन्स पासून मला मिळेल उत्तर B साठी अशाप्रकारे μ0 ओवर 4 π इंटिग्रल j r प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम इथे dv प्राईम असेल इंटिग्रल ओव्हर द करंट तर सारख्याच पद्धतीने मी लिहू शकतो का A ऍट r बरोबर 1 ओवर 4 π इंटिग्रल B ऍट r प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम Br04πjr×r rr r3dV Ar14πBr×r rr r3dV मी इथे अधोरेखीत करतो कि इक्वेशन्स सेम आहेत फक्त सिम्बॉल्स बदललेले आहेत त्यामुळे उत्तरे सुद्धा सेम राहिली पाहिजेत उदाहरणार्थ ऑलरेडी आपण हे इक्वेशन्स वापरलेले आहे A कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्लक्स ऑफ B चा वापर करून आपल्या केसमध्ये जर माझ्याकडे असेल तो टोराईड जो असतो सोलेनोईड प्रमाणे याच्यामध्ये असतात वायर्स स्वतःभोवती जाणाऱ्या ज्या कॅरी करतात करंट जर सोलेनोईड खूप थिन असेल तर समजा हा आहे सोलेनोईड किंवा टोराईड जो खूप थिन असेल तर हा बनतो फ्लक्स कॅरी करणारी रिंग आता मी कॅल्क्युलेट करू शकतो का एक्सिस वरील A पूर्वी कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे करंट कॅरी करणाऱ्या वायर साठी मी कॅल्क्युलेट करू शकतो का मॅग्नेटिक फिल्ड या पॉईंटवर अशाप्रकारे फ्लक्स Φ ट्रीट करून जी या रिंग मधून जात आहे आणि तेव्हा आपण अप्लाय करतो हा फॉर्म्युला हे मी तुम्हाला एक्झरसाइज म्हणून देत आहे येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत इक्वेशन्स मधील अशा प्रकारची समानता सेम उत्तर किंवा सेम एक्सप्रेशन उत्तरांसाठी असेल तर आपल्यासाठी हे मदतीचे ठरले डीफेरन्ट फिल्ड विजुवालाईझ करण्यासाठी